आतापर्यंत या कोर्समध्ये आपण ई शिक्षण जेव्हा डिझाईन करतो तेव्हा शैक्षणिक डिझाइनची तत्त्वे जी विद्यार्थ्यांची संज्ञानात्मक प्रतिबद्धता आणि शिक्षण संबोधित करतात या विषयावर चर्चा केली आहे जेव्हा आपण आपली ई शिक्षण सामग्री डिझाइन करण्यासाठी शिकवू केंद्रित दृष्टीकोन वापरतो तेव्हा आपण हि शैक्षणिक डिझाइनची तत्त्वे कशी लागू करू उदाहरणार्थ आम्ही पाहिले की अॅक्टिव व्हिडिओ पाहण्याच्या अंमलबजावणीसाठी आपण प्रतिबिंबीत स्थान सारखे काहीतरी समाविष्ट करू शकतो किंवा जर आपण विद्यार्थ्यांची वैचारिक समज यांचा विचार करू इच्छित असाल तर आपण सिम्युलेशन सारख्या अॅक्टिव्हिटी समाविष्ट करू शकतो पुढे जाण्यापूर्वी आपण एक प्रतिबिंबीत स्थान घेऊया असे समजू की आपल्याला लर्निंग डायलॉग विषय माहित आहे आणि कोणती शैक्षणिक रचना तत्त्वे महत्त्वाची आहेत आणि आपण त्या धोरणांना कसे लागू कराल हे आपण निश्चित केले आहे समजा तुम्ही या सर्व गोष्टी केल्या आहेत आपल्या शिक्षण संवादात प्रतिबद्धता जाणून घेण्यासाठी आपण काही प्रतिबिंबीत स्थान देखील समाविष्ट केले आहेत आता आपण या व्हिडिओचा लर्निंग डायलॉग तयार करणे सुरू करण्यापूर्वी आपले इतर डिझाइन निर्णय काय आहेत एक क्षण थांबा आणि आम्ही संबोधित न केलेले इतर डिझाइन निर्णय तसेच आपण जे आत्तापर्यंत कव्हर केलेले नाही ते लिहिण्याचा प्रयत्न करा आपण आपला व्हिडिओ तयार करण्यास सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला हे करणे आवश्यक आहे उदाहरणार्थ आपण रेकॉर्डिंग सुरू करण्यापूर्वी त्यास संपादित करणे इत्यादी या ठिकाणी आपल्याला इतर अनेक डिझाइन निर्णय घेणे आवश्यक आहे येथे काही डिझाइन निर्णयांची स्पष्ट यादी किंवा संच दिला आहे आणि हि यादी कोणत्याही अर्थाने सर्वसमावेशक नाही परंतु हे आपण करणे आवश्यक आहे उदाहरणार्थ आपणास कोणता मीडिया निवडण्याची आवश्यकता आहे ती विविध तंत्रज्ञान कोणती आहेत आपण या तंत्रज्ञानाचे समाकलन कसे करू शकतो आणि व्हिज्युअल कम्युनिकेशन आणि सादरीकरणा संदर्भात आपल्याला बरेच निर्णय घेण्याची गरज आहे उदाहरणार्थ आपल्याला ग्राफिक डिझाईनकडे मल्टीमीडिया डिझाइनकडे लक्ष द्यावे लागेल त्याच वेळी आपल्याला वापरकर्त्याच्या अनुभवाच्या संवाद डिझाइनकडे लक्ष देणे आवश्यक आहे त्यातून वापरकर्ते नॅव्हिगेट कसे करतात इन्फॉर्मेशन डिझाईन रचना काय आहे म्हणूनच जेव्हा आपण ई सामग्रीवर संवाद साधतो तेव्हा आपल्याला वापरकर्त्यांच्या अनुभवाबद्दल चिंता करण्याची आवश्यकता असते आणि या टप्प्यावर डिझाइन निर्णय घेताना आपण शिकवू केंद्रित दृष्टीकोन कसा राखू शकतो तर आपण या आठवड्यात यापैकी काही बाबींबद्दल मार्गदर्शक तत्त्वांवर चर्चा करू आपण विविध अध्यापनशास्त्रीय तत्त्वांचा तंत्रज्ञानाच्या परिणामांवर चर्चा करू उदाहरणार्थ तंत्रज्ञानाच्या आवश्यकतांचे विश्लेषण कसे करावे आपण शैक्षणिक डिझाइनच्या आवश्यकतेनुसार तंत्रज्ञानाच्या पूर्ण उपयोगाचा आराखडा कसा बनवू शकतो याविषयी चर्चा करू आपण व्हिज्युअल डिझाइनच्या तत्त्वांविषयी काही प्रमाणात बोलू उदाहरणार्थ स्लाइडवर किंवा स्क्रीनवर सामग्री कशी सादर करावी जी पुन्हा शिकणार्याच्या परस्परसंवादावर आणि शिकणाऱ्याच्या अनुभवावर परिणाम करेल आपण मल्टीमीडिया डिझाइन तत्त्वे काय आहेत यावर चर्चा करण्यासाठी थोडा वेळ घालवू जेणेकरून आपण शिकवू केंद्रित दृष्टीकोन लक्षात ठेवून आपल्या ई सामग्रीमधील मजकूर व्हिज्युअल आणि ऑडिओ एकत्र कसे करू शकू हे लक्षात ठेवून विद्यार्थ्यांना संज्ञानात्मक प्रतिबद्धता आणि संपूर्ण शिक्षण देणे शक्य आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे हा आपल्याकडे प्रक्रियेचा सर्वसमावेशक संच नाही परंतु हे महत्त्वपूर्ण निर्णय आहेत जे आपल्याला ई शिक्षणाचे डिझाइनर म्हणून लक्षात ठेवणे आवश्यक आहे तर या आठवड्याच्या उर्वरित भागात या मार्गदर्शक तत्त्वांवर आपल्याकडे शिक्षण डायलॉगस असतील धन्यवाद